व्यावहारिक पद्धतीने सेवा विपणनावरील या सत्रात आपले स्वागत आहे आज आपण धडा क्रमांक 20 वर चर्चा करूया जो सेवा प्रक्रियाची रचना करणे भाग 2 च्या बाबतीत आहे येथे आपल्याकडे 2 भाग आहेत एक म्हणजे ग्राहकांच्या अपेक्षा समजून घेणे आणि दुसरा भाग म्हणजे सेवेची पटकथा तयार करणे त्यामुळे ग्राहकांच्या अपेक्षा समजून घेण्यासाठी मागील धड्यात आपण चर्चा केली आहे की ऑन स्टेज संपर्क कर्मचारी सत्याच्या क्षणांमध्ये ग्राहकांना सेवेचे काही भाग वितरीत करतील काय काम करायचे आहे आणि काय वितरित करायचे आहे हे कोण ठरवेल जर या प्रश्नाचे तुम्हाला उत्तर दयायचे असेल तर तो व्यक्ती म्हणजे ग्राहक आहे जो प्रत्येक सत्याच्या क्षणी काय वितरित करायचे आहे हे ठरवतो तर तुम्ही अगदी बरोबर आहात ग्राहकाला सेवेच्या संधर्भात ज्या सेवा अपेक्षित आहेत त्याच विशिष्ट प्रकरच्या सेवा सत्याच्या प्रत्येक क्षणी सेवा कर्मचाऱ्यांनी देणे आवश्यक आहे जर आपण एखाद्या वेळेस ग्राहकांच्या अपेक्षा समजण्यात चुकलो आणि आपण ग्राहकांच्या अपेक्षेपेक्षा वेगळ्याप्रकारच्या सेवा वितरीत केल्या तर ग्राहक आपल्या सेवेपासून असमाधानी होतील व ते आपल्याकडून सेवा खरेदी करण्यास नकार देतील म्हणून आपण ज्या प्रकारच्या सेवा ग्राहकांना देऊ इच्छितो त्यासेवेकडून ग्राहक काय अपेक्षा करू शकतात याबद्दल आपण जाणून घेतले पाहिजे ग्राहकांच्या अपेक्षा अंदाजित असू शकतात की त्यांना सेवा कर्मचाऱ्यांकडून काय मिळण्याची शक्यता आहे व त्यांची काय किंवा नंतर त्यांना काय हवे आहे आणि नंतर त्यांना काय प्राप्त होईल उदाहरणार्थ ग्राहकाची अपेक्षा असू शकते की टपाल सेवा एखाद्या दिवशी त्यांचे संदेश वितरित करेल परंतु त्यांना कदाचित दुसऱ्या दिवशी मेल वितरित करण्याची इच्छा असू शकते अपेक्षेच्या पहिल्या श्रेणीला अपेक्षित अपेक्षा म्हणतात तर अपेक्षेच्या दुसऱ्या श्रेणीला अपेक्षित किंवा इच्छित अपेक्षा म्हणतात ग्राहक केंद्रित सेवा प्रदाता म्हणून ग्राहकांच्या अपेक्षा पूर्ण होण्यामध्ये आपल्याला अधिक रस असेल कारण त्या अपेक्षेच्या पूर्ततेमुळे ग्राहक समाधानी होण्याची शक्यता आहे ग्राहकांना त्यांच्या इच्छित अपेक्षा असताना ते साधारणपणे मागील अनुभवांवर विविध स्त्रोतांकडून घेतलेली माहिती किंवा सध्याच्या परिस्थितीनुसार त्यांच्या अपेक्षांमध्ये बदल करण्यास तयार असतात त्यानुसार ते किमान किंवा पुरेशा पातळीवरील सेवेसाठी तयार होतील ज्या सेवा त्यांना संतुष्ट करू शकतील उदाहरणार्थ जेव्हा ग्राहकांना असे वाटते की सेवेच्या सुविधेमध्ये इतर ग्राहकांची गर्दी आहे तेव्हा ते सेवा कर्मचाऱ्यांकडून त्यांना अपेक्षित असलेल्या सेवा कमी प्रमाणात भेटतील अशी अपेक्षा करतील आपल्यासाठी सेवेची किमान पातळी जाणून घेणे महत्त्वाचे आहे जे ग्राहकांना संतुष्ट करू शकते कारण की जर सेवा किमान पातळीपेक्षा कमी प्रमाणात असतील तर ग्राहक असमाधानी असतील हे त्यांना खरेदी न करता सेवा सोडण्यास प्रवृत्त करू शकते एक असमाधानी ग्राहक म्हणून ते इतरांना या सेवा वाईट आहेत असे सांगू शकतात कारण असंतुष्ट ग्राहक त्यांच्या निराशाबद्दल लोकांशी अधिक बोलतात तर समाधानी लोक त्यांच्या सकारात्मक अनुभवाबद्दल तुलनेने कमी लोकांशी बोलतात ग्राहकांच्या अपेक्षेमध्ये खालील प्रवृत्ती असू शकतात आउटकम ओरिएंटेशन म्हणजे जसे की हेयर कट सेवेचे उदाहरण आहे ज्यामधून आपल्याला काही प्रकारचे आउटकम भेटतात प्रोसेस ओरिएंटेशन म्हणजे ती सेवा किती चांगल्याप्रकारे दिली गेली किंवा किती आनंदित वातावरणात त्या सेवेचे परिणाम त्याला प्राप्त झाले आहे तसेच रिलेशनशिप ओरिएंटेशन म्हणजे एका अनावश्यक मित्रांसारखे ग्राहक त्यांच्या अपेक्षांच्या तुलनेत कसे नातेसंबंध स्थापित करू शकतात तर या ग्राहकांच्या अपेक्षांच्या 3 अभिमुखता आहेत जे परिणाम अभिमुखता प्रक्रिया अभिमुखता आणि नातेसंबंध अभिमुखता आहेत ग्राहकांच्या अपेक्षा समजून घेणे त्यामुळे ग्राहकांना आपल्या सेवा कर्मचाऱ्यांकडून सत्याच्या प्रत्येक क्षणी काय हवे आहे हे कसे शोधायचे हे आपण आधी चर्चा केलेल्या ब्लू प्रिंट्समध्ये वर्णन केले आहे जर आपले उत्तर असे असेल की आपण लक्ष्यित बाजारातून ग्राहकांचे प्रतिनिधीचा यादृच्छिक नमुना घेताल व त्यांना प्रश्न विचाराल तरच तुम्ही योग्य मार्गावर आहात असे आपण म्हणू शकतो आपण आपल्या ग्राहकांना समान किंवा तत्सम सेवेमध्ये त्यांच्या सत्याच्या क्षणाच्या मागील अनुभवातून परिस्थितीची कल्पना करण्यास सांगितले पाहिजे मग आपण त्यांना जे घडले नाही ते लिहायला सांगितले पाहिजे त्याऐवजी सत्याच्या विशिष्ट क्षणी सेवा कर्मचारी काय करावेत याबद्दल त्यांची काय इच्छा आहे आणि तो किंवा ती सेवा त्यांनी कशी दयायला हवी हे जाणून घेतले पाहिजे म्हणूनच ग्राहकांना चांगल्या सेवा देण्यासाठी सत्याच्या प्रत्येक क्षणी ग्राहकांच्या अपेक्षा काय आहेत याबद्दल आपण माहिती एकत्रित केली पाहिजे हे शक्य आहे की इच्छित अपेक्षा त्यांच्या सामग्रीच्या संदर्भात आणि भिन्न ग्राहकांच्या तीव्रतेच्या पातळीवरबदलत असतात उदाहरणार्थ एखाद्या रेस्टॉरंटमध्ये प्रवेश करताना काही ग्राहकांना एक चांगला दरवाजा हवा असतो जो ते स्वतः वापरू शकतात इतरांना अशी इच्छा असू शकते की त्यांच्यासाठी दार उघडले जावे आणि यापलीकडे ही इतर काही लोकांना इच्छा असू शकते की त्यांच्या साठी एखादा दरवाजा उघडणारा व्यक्ती असावा व त्याने आपले स्वागत केले पाहिजे तर काही ग्राहकांची इच्छा असू शकते की रेस्टॉरंटमध्ये दरवाजा उघडल्यावर प्रवेश करताना त्यांचे गुलाब देऊन स्वागत केले जावे यापैकी कोणत्या इच्छेला मान्यता द्यायची आहे एक सोपा मार्ग म्हणजे बहुतेक ग्राहकांना काय हवे आहे ते प्रदान करणे तथापि अपेक्षा काही घटकांच्या बाबतीत एका मुख्य मागणी केलेल्या इच्छेकडे निर्देशित करू शकत नाही म्हणून आम्ही कानोच्या मॉडेलकडे Kanos model जाऊया जी वरीलपैकी कोणत्या इच्छा सत्याच्या क्षणी पूर्ण केल्या पाहिजेत याची निवड करण्याची अत्याधुनिक पद्धत आहे नोरियाकी कानो आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी 1979 च्या आसपास एक अशी पद्धत विकसित केली ज्याद्वारे ग्राहकांच्या विविध आवश्यकतांचे ३ वर्गात वर्गीकरण केले जाऊ शकते ते वर्गीकरण म्हणजे आवश्यकता एक आयामी आवश्यकता आणि आकर्षक आवश्यकता असे आहेत आता आवश्यकता असणे म्हणजे का असते रेस्टॉरंटच्या वॉशरूममध्ये साबणाच्या तरतुदीचे उदाहरण घ्या जर या आवश्यकता पूर्ण केल्या नाहीत तर ग्राहक असमाधानी होतील परंतु जर अशा आवश्यकता प्रदान केल्या गेल्या तर ते यास खूप सहज घेतील एक आयामी आवश्यकता म्हणजे काय जसे रेस्टॉरंटमध्ये जेवण किती वेगाने दिले जाते याचा विचार करणे ग्राहक जलद सेवेवर अधिक समाधानी असतील आणि मंद सेवेवर कमी समाधानी असतील सर्वसाधारणपणे ग्राहकांचे समाधान त्यांच्या आवश्यकता पूर्ण केलेल्या पातळीच्या प्रमाणात असेल मग आकर्षक आवश्यकता येतात म्हणून रेस्टॉरंटमध्ये प्रवेश करताना ग्राहक गुलाबाचे फुल घेत असल्याचे कप्लना करण्याचे उदाहरण घ्या अशा आवश्यकता पूर्ण झाल्यावर ग्राहक आनंदित होतील परंतु जरीही या आवश्यकता पूर्ण झाल्या नाहीत तरही ते असमाधानी राहणार नाहीत कानोचे मॉडेल हे पुढील चित्रात दर्शविले गेले आहे इच्छित ग्राहकांच्या अपेक्षांचे वर्गीकरण करण्यासाठी कार्यात्मक आणि अकार्यक्षम प्रश्नांची जोडी विचारली पाहिजे ग्राहकांच्या प्रवेशाच्या वेळी गुलाबाने शुभेच्छा देण्याच्या शुभेच्छा वर्गीकृत करण्यासाठी प्रश्नांची जोडी खालीलप्रमाणे असेल कार्यात्मक प्रवेशाच्या वेळी तुम्हाला गुलाब दिला तर तुम्हाला कसे वाटेल आणि अकार्यक्षम तुम्हाला प्रवेशाच्या वेळी गुलाब दिला नाही तर तुम्हाला कसे वाटेल खालील पर्यायांच्या संदर्भात ग्राहकांना वरील प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देण्यास सांगितले जाईल पर्याय क्रमांक एक मला तो आवडतो 2 म्हणजे तो तसाच असावा 3 म्हणजे मी तटस्थ आहे 4 मी त्या मार्गाने जगू शकतो आणि पाचवा मला ते मार्गआवडत नाही आता सर्व प्रतिसाद देणाऱ्या ग्राहकांच्या उत्तराचे सरासरी मूल्य कानो मूल्यमापन सारणीवर मांडले गेले आहेत आणि या आवश्यकता आकर्षक आवश्यक किंवा एक आयामी अशा 3 प्रकारामध्ये वर्गीकृत केल्या गेल्या आहेत तर हे कानोचे मॉडेल आहे किंवा कानोच्या मॉडेलचे चित्रात्मक प्रतिनिधित्व आहे येथे आपण पाहतो की या आवश्यकता आहेत ज्या डाव्या बाजूस पूर्ण होत नाहीत आणि आवश्यकता उजवीकडे पूर्ण केल्या आहेत तर ही क्ष अक्षातील आवश्यकतांची पूर्तता आहे आणि त्यानंतर ग्राहकांचे समाधान आहे त्यामुळे ग्राहक वरच्या दिशेने समाधानी आहे आणि ग्राहक तळाशी असमाधानी आहे तर ही y अक्ष आहे जी ग्राहकांच्या समाधानाबद्दल किंवा असंतोषाबद्दल बोलते मग आपल्याकडे एक मितीय आवश्यकता आहे जी खूप सोपी आहे ग्राहकाच्या टेबलावर अन्न किती वेगाने येते याचे उदाहरण आपण दिले आहे त्यामुळे हा वेग जितका अधिक तितका समाधान कमी वेग म्हणजे कमी समाधान असेल मग आपल्याकडे आवश्यकता असणे आवश्यक आहे आवश्यकता असणे म्हणजे असे काही जे पूर्ण करणे गरजेचे आहे अन्यथा ग्राहक मोठ्या प्रमाणात असमाधानी होतील दुसरीकडे ते फक्त आवश्यकतांच्या पूर्ततेच्या बाबतीत नाहीये आणि म्हणूनच जर ती पुरवली गेली तर ग्राहक ते यादृच्छिकपणे घेतील जसे की रेस्टॉरंटमध्ये साबणाचे उदाहरण तर जर तेथे साबण उपलब्ध असेल तर कोणीही त्यावर फार काही आनंदित होणार नाही परंतु ते ते त्या साबणास वापरतील परंतु जर तेथे साबण उपलब्ध नसेल तर ते अत्यंत असमाधानी होतील मग आपण आकर्षक आवश्यकता पाहूया जेव्हा ग्राहक या सेवा सुविधेत प्रवेश करतो तेव्हा त्याला गुलाब देण्याचे उदाहरण मिळते म्हणून जर गुलाब दिला नाही तर ग्राहकाला काही हरकत नाही पण जर गुलाब दिला तर ग्राहक आनंदित होईल आणि त्याबद्दल खूप आनंदित होईल आणि रेस्टॉरंटमध्ये दरवाजा उघडल्यावर दिलेल्या गुलाबाचा आनंद घेण्यासाठी तो पुन्हा पुन्हा रेस्टॉरंटमध्ये येऊ शकतो म्हणून याला कनोचे मॉडेल म्हणतात जे नोरियाकी कानोने विकसित केले आहे मग आपल्याकडे कानो मूल्यमापन सारणी आहे तर येथे आपल्याकडे हे 2 प्रश्न आहेत हे 2 प्रश्न आहेत जे कार्यशील प्रश्न आणि अकार्यक्षम प्रश्न आहेत तर प्रवेशाच्या वेळी गुलाब दिले तर तुम्हाला कसे वाटेल आणि प्रवेशाच्या वेळी गुलाब न दिल्यास आपल्याला कसे वाटेल तर या कार्यात्मक प्रश्नाचे हे 5 पर्याय आहेत जसे की ते त्या मार्गाने असू शकते ते त्या मार्गाने असले पाहिजेत तो त्या मार्गाने तटस्थ असू शकते त्याला त्या मार्गाने आवडेल किंवा त्यास त्या मार्गाने आवडणार नाही आणि अकार्यक्षमतेचे देखील अशाच प्रकारचे पर्याय आहेत जसे की तटस्थ असणे ते आवडणे किंवा नापसंत असणे आवश्यक आहे आता कार्यात्मक प्रश्न म्हणजे जेव्हा तुम्ही प्रवेश करता त्यावेळी तुम्हाला गुलाब आवडेल का किंवा ज्या वेळी तुम्ही प्रवेश करता त्यावेळी तुम्हाला गुलाब दिला तर तुम्हाला कसे वाटेल या बद्दल ग्राहक सांगू शकतो आणि अकार्यक्षमता म्हणजे तो सांगू शकतो की जर त्याला ते गुलाबाचे फुल मिळाले नाही तर त्याला कसे वाटेल तर तो सांगेल की त्या सेवेची त्यास आवश्यकता आहे का ती सेवा त्यास नाही भेटली तरी तो तटस्थ असू शकतो का त्याला त्या सेवेची आवश्यकता आहे की नाही मग हे A आहेत आणि A म्हणजे आवश्यकतांची आकर्षक श्रेणी आहे आणि ती येथे जाते म्हणून ही आकर्षक आवश्यकता आहे पुढे आपल्याकडे आवश्यक असणारी आवश्यक आहे जे तेथे आहेत याचा अर्थ ग्राहक म्हणतो की जर ते दिले गेले तर ते तेथे तटस्थपणे दिले पाहिजे जर ते दिले गेले तर ते त्या शिवाय राहू शकतात परंतु जर ते दिले गेले नाही तर ते त्यास नापसंत करतील तर ही सर्व प्रक्रिया आहेत आणि म्हणून याला आवश्यक असणारी आवश्यकता असे म्हटले जाते मग आमच्याकडे एक मितीय आवश्यकता आहे जी ग्राहकाला दिली गेली तर ग्राहकाला ती आवडते आणि जर नाही दिली गेली तर ग्राहकाला बिलकुल आवडत नाही म्हणून हे एक आयामी आहेत आणि मग काही उलट प्रश्न आणि काही स्वतंत्र प्रश्न आहेत तर मॅट्रिक्सचे हे क्षेत्र एकतर उलट प्रश्न किंवा उदासीन प्रश्न आहेत त्यामुळे ग्राहक उलट आणि स्वतंत्र आहे आणि मग इथे 2 Q आहेत तर या Q चा अर्थ म्हणजे त्याला हे कार्यात्मक गरज म्हणून आवडते आणि त्याला हे अकार्यक्षम गरज म्हणूनही ते आवडते त्यामुळे त्याला मिळू शकणाऱ्या परिणामाबद्दल काहीतरी शंका आहे आणि म्हणून ते Q द्वारे दर्शविले जाते तर कानोचे मॉडेल Kanos Model पाहुयाआता आपण हे सुनिश्चित केले पाहिजे की सर्व आवश्यकता पूर्ण केल्या पाहिजेत स्पर्धेच्या दृष्टोकोनाने एक आयामी आवश्यकता शक्य तितक्या पूर्ण केल्या जातात आणि आपल्या प्रतिस्पर्ध्यांपासून आपल्या सेवा वेगळे करण्यासाठी आकर्षक आवश्यकता पूर्ण केल्या जातात अशा प्रकारे आपण हे सुनिश्चित करू शकतो की आपण ग्राहकांना जे हवे आहे ते पुरवण्याच्या मार्गावर आहोत के नाही जेणेकरून त्यांना आपल्या सेवेला खरेदी करण्यास प्रवृत्त करता येईल मग आपण सेवेची पटकथा तयार करण्याच्या बाबतीत पाहूया सत्याच्या प्रत्येक क्षणी सेवा कर्मचारी काय आणि कसे काम करणार आहेत हे आपण एकदा ठरवले आहे आपल्याला सेवेची पटकथा लिहावी लागेल सेवेच्या पटकथेमध्ये ग्राहकांच्या अपेक्षेचा समावेश असेल व सेवा कर्मचारी सेवा ऑफरद्वारे सत्याच्या प्रत्येक क्षणी सेवा कशी प्रदान करतील याचासुद्धा समावेश सेवेच्या पटकथेमध्ये असेल उदाहरणार्थ सेवेच्या पटकथेमध्ये नमूद केलेले असेल की दरवाज्याचा परिचर ग्राहकांचे स्वागत कसे करेल आणि त्यांना आत येण्यासाठी दरवाजा कधी उघडेल जर तेथील क्षमता पूर्ण झाली असेल तर तो त्या ग्राहकांना माहिती देईल की त्यांची बारी कधी येईल व त्यांना किती वेळ त्यांच्या बारीची वाट पहावी लागले तसेच तो त्यांना प्रतीक्षा क्षेत्रात बसण्याची विनंती करेल किंवा इतर ग्राहक आधीच रांगेत थांबलेले असतील तर त्यांना तो दुसऱ्या रेस्टॉरंटला भेट देण्याचा सल्ला देईल त्याचप्रमाणे वेटरला ऑर्डर घेण्यासाठी आणि त्याची पुष्टी करण्यासाठी योग्य पद्धतीने सेवा देण्यासाठी अभिप्राय घेण्यासाठी आणि योग्य वेळी आणि योग्य मार्गाने बिल सादर करण्यासाठी स्क्रिप्ट शिकावी लागेल त्यामुळे सेवा प्रदात्याला जे काही करायचे आहे किंवा ग्राहकाशी संवाद साधायची माहिती व इतर सर्व काही सर्व्हिस स्क्रिप्टमध्ये लिहिलेले आहे आणि सेवा प्रदात्याला सर्व्हिस स्क्रिप्ट शिकावी लागेल आणि ही सर्व्हिस स्क्रिप्ट तयार करण्यास सक्षम व्हावे लागेल जेणेकरून तो प्रत्येक वेळी एक विश्वसनीय व्यावसायिक सेवा प्रदान करू शकेल तर हे सेवेच्या पटकथेचे उदाहरण आहे येथे आपण पाहतो की येथे रक्त संकलन करणारा व्यक्ती आणि रुग्ण आहेत तर रुग्णाच्या निवासस्थानापासून रक्ताचा नमुना संकलन करणे हे सेवा क्षेत्र आहे त्यामुळे रक्त संकलन करणारा व्यक्ती प्रथम रुग्णाला भेटतो आणि रुग्ण देखील संकलन करणाऱ्या व्यक्तीस भेटतो मग दुसरा स्टेप म्हणजे तो त्या रुग्णाशी संभाषण करून रुग्णाला अनुरूप करतो आणि मग तो रुग्ण रक्त देण्यास तयार होतो मग रक्त संकलन करणारा व्यक्ती रक्त कुठून काढायचे ते ठिकाण ठरवतात तो सहज आणि काळजीपूर्वक रक्त काढतो आणि रुग्ण रक्त संकलन करणाऱ्या व्यक्तीस रक्त काढण्याची परवानगी देतो तो रुग्ण आणि त्या रुग्णाची काळजी घेणाऱ्या व्यक्तीस अहवालाची तारीख आणि वेळ सांगतो तो रुग्ण आणि काळजी घेणाऱ्या व्यक्तीस सेवेचा खर्च सांगतो आणि तो ती रक्कम येण्याची वाट पाहतो तो रुग्ण आणि काळजी घेणाऱ्या व्यक्तीस जर काही माहिती दयायची असेल तर ती माहिती त्यांना कळवतो यानंतर तो बिल तयार करतो आणि हे बिल तो रुग्णाला आणि त्याची काळजी घेणाऱ्या व्यक्तीस देतो त्याला पैसे मिळतात आणि जर काही चिल्लर रक्कम दयायची असेल तर तो ती रक्कम त्यांना परत करतो त्यानंतर तो त्यांना बाय म्हणतो व त्यांना चांगल्या दिवसाच्या शुभेच्छा देतो आणि रुग्ण देखील त्यांना बाय म्हणतो तर 1 ते 10 पर्यंतचे हे सर्व गुण रक्त नमुना संग्राहकाने शिकले पाहिजेत आणि त्याला या मुद्द्यांशी संवाद साधायचा आहे जेणेकरून तो संप्रेषकाला आवश्यक आवश्यकतेपेक्षा कमी संवाद साधणार नाही किंवा जास्त संवाद साधणार नाही आणि इतर गोष्टी करणार नाही म्हणून त्याने असे काम केले पाहिजे जे ग्राहकाला व्यावसायिक पद्धतीने संतुष्ट करेल आणि शक्य असल्यास तो ग्राहकाला आनंदित करेल परंतु हे 10 मुद्दे आहेत जे नमुना संग्राहकाने लक्षात ठेवले पाहिजेत आणि त्यांनी ते चरणबद्ध केले पाहिजेत जेणेकरून विश्वासार्ह आणि योग्य अशा दोन्ही प्रकारच्या सेवा प्रदान केल्या जातील तर आपण हे लक्षात घेतलेच पाहिजे की सर्विस स्क्रिप्ट सत्याच्या प्रत्येक क्षणी कोणती आणि कशी सेवा द्यावी लागते याबद्दल संदिग्धता दूर करते हे सुनिश्चित करते की सेवा पूर्णपणे वितरित केली गेली आहे व रेस्टॉरंटमध्ये ग्राहकाला त्याच्या आवश्यकता सांगण्यासाठी वेटरला वारंवार इशारा करून बोलवण्याचा त्रास घेण्याची गरज भासणार नाही सेवा योग्यरित्या वितरीत करण्यासाठी प्रत्येक सेवा कर्मचाऱ्यांनी नेमकी काय भूमिका निभावली पाहिजे हे सर्व्हिस स्क्रिप्ट दर्शवते वितरणामध्ये काही चूक झाली आणि ग्राहक तक्रार करत असेल तरीही उच्च ग्राहकांना हाताळण्यासाठी आणि चांगली सेवा देण्यासाठी किंवा सेवा पुनर्प्राप्त करण्यासाठी सेवा कर्मचाऱ्यांनी स्क्रिप्ट शिकावी लागते तर अशा सर्विस स्क्रिप्ट्स ग्राहकांसाठी बनविल्या गेल्या आहेत ज्याचा वापर करून ग्राहक वितरीत केलेल्या खराब सेवेची पुनर्प्राप्त करू शकतात आणि सेवा प्रदात्याला या स्क्रिप्ट मनापासून शिकाव्या लागतात जेणेकरून जेव्हा कोणी एखादी विशिष्ट वस्तू किंवा विशिष्ट उत्पादन परत करण्यास येते किंवा कोणीतरी सेवेबद्दल तक्रार करते त्यावेळेस सेवा प्रदात्याला ग्राहकांना व्यवस्थितरीत्या हाताळता येईल ज्यामुळे ती सेवा कशी चांगली करायची आणि ती सेवा कशी पुनर्प्राप्त करायची हे त्याला माहित असेल जेणेकरून शेवटी ग्राहक सेवा वितरणाच्या स्थानावर जे काही घडले त्याबद्दल ग्राहक समाधानी आहे की नाही हे सेवा प्रदात्याला माहित होईल सर्व्हिस स्क्रिप्ट हे सेवा योग्यरित्या वितरीत करण्यासाठी प्रत्येक सेवा कर्मचाऱ्यांनी नेमकी काय भूमिका निभावली आहे हे दर्शवते सर्व्हिस स्क्रिप्ट सेवा कर्मचारी सेवा व्यवस्थापक आणि प्रतिनिधी ग्राहक यांच्याशी सल्लामसलत करून तयार केले जाते स्क्रिप्ट अंतिम स्वरूपात ठरविण्यापूर्वी काही वेळा तयार केली जाते आणि याचा वापर सेवा कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी केला जातो तर या सत्रात एवढेच आहे मला आशा आहे की हे आपणास मदत करेल धन्यवाद